नमस्कार आणि या प्रात्यक्षिकात आपले स्वागत आहे हे प्रात्यक्षिक format string vulnerabilities या विषयासंबधित आहे आपण या कोर्स सोबत पाठवलेल्या या व्हीएम मध्ये अस्तित्त्वात असलेला कोड बघू हा कोड NPTEL Codesmodule6 मध्ये आहे आपण print3a c फाइल कॉलमध्ये पाहू शकता हा कोड आपण आधी बघितल्याप्रमाणेच आहे मूलभूतपणे तेथे एक ग्लोबल व्हेरिएबल आहे हे पाहिले आणि आपण जे करू इच्छित आहोत ते म्हणजे प्रिंटफ मध्ये असलेली vulnerability वापरणे जी येथे आहे आणि ती s सुधारण्यास सक्षम आहे हे लक्षात घ्या की s हे एक ग्लोबल व्हेरिएबल आहे म्हणून मूलतः ते 0 ने आरंभ केले जाईल जेणेकरून जेव्हा हा प्रिंटफ executes करतो तेव्हा या प्रोग्रामची vulnerabilities किंवा without exploiting वापरता 0 ने बघायला मिळेल परंतु आपण काय करू ते म्हणजे आपण युजर स्ट्रिंग बदलणार आहोत आणि हे लक्षात घ्या की ही यूजर स्ट्रिंग प्रिंटफ मध्ये फॉरमॅट स्पेसिफायर म्हणून निर्दिष्ट आहे तर आपण ही युजर स्ट्रिंग बदलणार आहोत जेणेकरुन s ची व्हॅल्यू 0 नसेल किंवा त्याऐवजी s ची व्हॅल्यू काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करू चला तर ते आधी चालू आहे ते पाहूया किंवा आधी प्रोग्राम make clean करतो आणि नंतर print3a म्हणून execute करतो तसेच हे लक्षात घ्या की हे अधिक स्पष्ट करण्यासाठी 60 हि value s ला निर्दिष्ट करते आणि आपण आता काय करू शकतो ते म्हणजे print3a c आणि s ची value 60 एवढी आहे तर काय झाले ते म्हणजे प्रिंटफ मधील vulnerability मुळे s ची व्हॅल्यू सुधारित केली गेली आहे आणि 60 ही व्हॅल्यू मिळाली आहे तर अशा प्रकारे वेगळ्या विंडोमध्ये कोड उघडू आणि जीडीबी पाहु आणि नक्की काय घडत आहे ते पहा ठीक आहे म्हणून आपण या ओळीच्या सुरूवातीस ब्रेकपॉईंट ठेवला आहे आणि आपण येथे काही व्हॅल्यूज लक्षात घेऊ प्रथम ते डिसेसेबल करू आणि लक्षात घ्या की printf वर हा printf user string आहे या स्थानाजवळ आणि जवळील स्थान 0804850c आहे तसेच प्रिंटफ चा हा परत पत्ता आहे पुढील गोष्ट म्हणजे आपण या ग्लोबल व्हेरिएबल चा पत्ता आणि आपण या pxs द्वारे प्राप्त करतो आणि आपण लक्षात घेत आहोत की त्याचे मूल्य 0804a028 आहे जे मूलतः हे भारतीय सूचनेमध्ये 0804a028 चे आहे आता जर आपण या युजर स्ट्रींगवर user string नजर टाकली तर आपण पाहतो की ग्लोबल व्हेरिएबलचा पत्ता सुरूवातीस दुसऱ्या क्रमांकावर आहे येथे आपल्याकडे format attribute 54x आहे ज्याचा अर्थ असा आहे की इथे 54 ही व्हॅल्यू प्रिंट केल्या जाऊ शकते आणि मग आपल्याकडे 6n आहे म्हणून n सूचित करते की argument नुसार निर्दिष्ट केलेल्या जागेवर प्रिंटफने छापलेल्या वर्णांची संख्या भरली जाईल तर आपला हेतू असा आहे की आपल्याला s ला modify करायचे आहे आणि मुद्रित केलेल्या वर्णांच्या संख्येसह आपण त्या सुधारित करू इच्छित आहोत तर आपण येथे पाहू की यापैकी प्रत्येक वर्ण एका अक्षराशी संबंधित आहे किंवा म्हणून ते मुद्रित केलेले 4 वर्ण आहेत म्हणून या प्रत्येक बाईटसाठी एक तसेच येथे एक जागा आहे येथे पाच आणि दुसरी जागा म्हणजे सहा अधिक 54 तर ही एकूण साठ अक्षरे छापली जातात तर आपण अपेक्षा करतो की जेव्हा प्रिंटफ ने ही n execute केली तर s मध्ये 60 हि value भरल्या जाते आणि हे आपण खालीलप्रमाणे पाहू शकतो तर आपल्याला s ची व्हॅल्यू मिळाली आहे आणि आपल्याकडे 0804850c पत्त्यावर असलेल्या प्रिंटफचे रिटर्नचे मूल्य देखील मिळाले आहे आणि आता आपण printfPLT मध्ये काही instructions द्वारे एक पाऊल टाकू आणि शेवटी प्रिंटफ फंक्शन च्या खोलात जाऊ या टप्प्यावर आपण स्टॅक पाहू आणि स्टॅकचे काही contents मुद्रित करू जे यासारखे काहीतरी दिसेल तर प्रथम आपण लक्षात घ्याल की परतीचा पत्ता 0804850C येथे आहे आणि त्याचा पत्ता युजर स्ट्रिंग जी ffffcf48 आहे ज्याच्या आधी 1 आहे आणि इतर गोष्ट जी आपण लक्षात घेत आहोत की एका स्थानावरील प्रिंटफला पहिल्या argument पासून प्रिंटफ पर्यंत 6 शब्दांच्या ऑफसेटवर 6 शब्द ही user string 0804a028 आहे तर काय होते ते म्हणजे प्रिंटफ प्रथम हे चार अक्षरे प्रिंट करेल मग त्यानंतर रिकामी जागा असे ते 54 शब्द मुद्रित करेल आणि मग ते आता दुसरी जागा प्रिंट करेल जेव्हा हे येथे येईल तेव्हा आपल्याकडे s चा पत्ता उपस्थित आहे तो format specifier आणि प्रिंटफ मधील percentage n या पत्त्यावर जाईल आणि त्यामध्ये छापलेल्या वर्णांच्या संख्येची सामग्री भरल्या जाईल या बाबतीत 60 अशा प्रकारे जेव्हा प्रिंटफ execution पूर्ण करते तेव्हा आपल्याकडे s चे मूल्य असते ते म्हणजे 60 आणि म्हणून जेव्हा आपण ही विशिष्ट execution चालू ठेवतो तेव्हा आपल्याला s चे मूल्य 60 मिळेल आता लक्षात घ्या की प्रत्येक वेळी आपण हा विशिष्ट प्रोग्राम कंपाईल करतो तेव्हा user string च्या पत्त्यामध्ये आणि इतरांच्या पत्त्यामध्ये थोडा फरक असू शकतो म्हणूनच जरी स्त्रोत कोड आपल्याला देण्यात आला असला तरीही त्यानुसार प्रोग्राम सुधारित करणे आणि s ची अचूक ठिकाणे ओळखणे आणि नंतर कार्य करण्यासाठी तसेच execute करण्यासाठी जीडीबी वापरणे चांगले आहे धन्यवाद